मागील अभ्यास घटकांमध्ये मी प्रशिक्षणाच्या विविध पद्धतींची चर्चा केली आहे त्यापैकी एक पद्धत म्हणजे उदाहरणाभ्यास case study केस स्टडी आता आपण उदाहरणाभ्यास म्हणजे काय हे बघू या त्यानंतर उदाहरणांचे विश्लेषण कसे करायचे हे बघू उदाहरणाभ्यासामध्ये आता आपण एक उदाहरण घेऊ या आणि मग या उदाहरणाचे विश्लेषण करण्याकरिता कोणत्या मार्गदर्शक तत्त्वांची चौकट आहे हेदेखील आपण येत्या पुढील काही सत्रांमध्ये बघूया व उदाहरण विश्लेषण पूर्ण करूया व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये उदाहरणाभ्यासास खूपच महत्त्व दिले जाते यामागील कारण असे की हा उदाहरणाभ्यास वर्गामध्ये शिकताना विद्यार्थ्यांना कृत्रिम अनुभव देतो उदाहरणाभ्यास एखाद्या विशिष्ट समस्येविषयी असतात ज्या समस्यांना संस्था तोंड देत असतात या समस्या त्या संस्थांनी कशाप्रकारे हाताळल्या याबद्दल आपल्याला उदाहरण अभ्यासातून माहिती मिळते यापैकी काही उदाहरणे मुक्त प्रश्न open ended ओपन एंडेड असतात तर काही बद्ध प्रश्न close ended क्लोज एंडेडअसतात ज्यावेळी आपण मुक्त प्रश्नांबद्दल बोलत असतो त्यावेळी ते उदाहरण प्रश्नाशिवाय संपेल आणि ज्यावेळी आपण बद्ध प्रश्न असणाऱ्या उदाहरणाबद्दल बोलत असतो त्यावेळी ही उदाहरणे प्रश्न सोबत संपतात सगळी उदाहरणे मुक्त प्रश्न असावेत अशी काही गरज नाही किंवा सगळीच उदाहरणे बद्ध प्रश्न असावेत अशीही काही गरज नाही कधीकधी ही उदाहरणे एखाद्या यशस्वी उपक्रमाविषयी माहिती देतील तर काही वेळा अपयशी उपक्रमाबद्दल देखील माहिती देतील या उदाहरणांमध्ये आपल्याला सुरवातीपासून केल्या गेलेल्या विविध कृती व त्यांचा क्रम कळतो आणि मग अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या संस्थेने कशा प्रकारे ती परिस्थिती हाताळली हे सांगून त्या उदाहरण अभ्यासाचा शेवट होतो उदाहरणअभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रथमतः त्या उदाहरणामधील परिस्थिती नेमकी काय होती हे कळण्याकरिता उदाहरणे शिकविली जातात एखाद्या संस्थेतील कर्मचार्यांनी त्यांच्या समोर आलेल्या एखाद्या अवघड परिस्थितीला कशाप्रकारे तोंड दिले याचे वर्णन म्हणजे उदाहरण अभ्यास असतो साधारणपणे बरीचशी उदाहरणे त्या संस्थेसमोरील अवघड परिस्थितीबद्दल बोलतात ही परिस्थिती संस्थेच्या अस्तित्वाविषयी संस्थेच्या वाढीविषयी किंवा संस्थेने घेतलेल्या एखाद्या विशिष्ट निर्णयाविषयी असेल ज्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली असेल या सर्वाचा अभ्यास म्हणजे उदाहरणाभ्यास प्रशिक्षणार्थींनी या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी कोणता निर्णय घेतला याचे विश्लेषण करणे अभिप्रेत असते मी आत्ताच म्हणालो की काही उदाहरणे मुक्त उदाहरणे असतात ही मुक्त उदाहरणे फक्त कठीण परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये संस्थेच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल असच बोलतात आता इथे प्रशिक्षणार्थींनी या विशिष्ट उदाहरणाचे विश्लेषण करत असताना पुढील विचार केला पाहिजे या उदाहरणांमध्ये व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय कदाचित त्यांना योग्य नाही असे त्यांना वाटेल आणि त्यावर त्यांनी कोणती योग्य ती कृती केली जाऊ शकली असती यावर देखील विचार करायला पाहिजे ते म्हणू शकतील की 'नाही ही कृती किंवा हा निर्णय योग्य नव्हता याऐवजी त्यांनी हा वेगळा निर्णय घ्यायला हवा होता किंवा ही अशी वेगळी कृती त्यांनी करायला हवी होती ' अशाप्रकारे प्रशिक्षणार्थी स्वतः त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांनी कशा वेगळ्या प्रकारे कृती केली असती अथवा निर्णय घेतला असता हे सुचवतात ते त्या परिस्थितीला हाताळण्याचा एखादा दुसरा मार्ग देखील सुचवू शकतात कधीकधी या निर्णयांचे मूल्यांकन देखील केले जाते आणि अशाप्रकारे या निर्णयाचे विश्लेषण करीत असताना कदाचित ते या निष्कर्षाप्रत पोचतील की त्या विशिष्ट प्राप्त परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय होता प्रशिक्षणार्थीमध्ये उच्च प्रकारच्या बौद्धिक क्षमता जसे की विश्लेषण पृथक्करण व मूल्यांकन यासारख्या क्षमता विकसित करण्याकरिता या उदाहरणांचा अभ्यास अतिशय योग्य ठरतो आधी मी बुद्ध्यांकाबद्दल बोललो आहे आणि म्हणूनच दिलेल्या उदाहरणाचे विश्लेषण करीत असताना ज्यावेळी एखादी समस्या हाताळण्याकरता दिली जाते त्यावेळी प्रशिक्षणार्थी त्या उदाहरणाचे त्यांना जी काही प्राथमिक माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे विश्लेषण करू शकतो असे गृहीत धरले जाते हे प्रशिक्षणार्थी उदाहरणातील माहितीच्या आधारे त्याचे पृथक्करण देखील करतील आणि मग त्या विशिष्ट उदाहरणाचे मुल्यांकन देखील करतील असे गृहीत धरले जाते अशा प्रकारची कौशल्ये सहसा व्यवस्थापक डॉक्टर किंवा इतर व्यवसायिक कर्मचारी ज्यांना निर्णय घेण्याची आवश्यकता असते त्यांना गरजेची असतात त्यामुळे हे सर्वांसाठीच खूप गरजेचे आहे जर तुम्ही व्यवसाय उद्योगातील उदाहरणांचा विचार करत असाल तर निश्चितपणे अशा प्रकारचा उदाहरण अभ्यास व्यवस्थापकांना व्यवस्थापन अभ्यासातील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील आणि जर उदाहरण अभ्यास वैद्यकशास्त्रातील असेल तर तो नक्कीच डॉक्टरांना उपयोगी पडेल म्हणजेच अशा प्रकारे एखादे विशिष्ट उदाहरण प्राप्त परिस्थितीमध्ये कशा प्रकारे हाताळले गेले आणि त्यात कसे यश प्राप्त केले गेले याचा देखील उपयोग होतो अशाच प्रकारे जर आपण अभियांत्रिकी क्षेत्रातल्या एखाद्या उदाहरण अभ्यासाविषयी बोलत असू तर तो उदाहरण अभ्यास अभियांत्रिकी क्षेत्राच्या संदर्भामध्ये असेल आणि त्या वेळी तेथील प्राप्त परिस्थितीमध्ये कशा प्रकारे निर्णय घेतला गेला याचा तो अभ्यास असेल प्रत्येक पद्धतीचे काही फायदे असतात आणि काही तोटे देखील असतात उदाहरणअभ्यासा मधला तोटा असा की ते विशिष्ट उदाहरण प्रशिक्षणार्थी ज्या प्रकारच्या परिस्थितीला किंवा समस्यांना त्याच्या कामाच्या ठिकाणी तोंड देईल त्याच्याशी कदाचित जोडलेले नसेल आणि म्हणूनच जर एखादा विशिष्ट उदाहरणाची चर्चा जर केली त्यासोबतच ती विशिष्ट परिस्थिती देखील चर्चिली तर कदाचित प्रशिक्षणार्थीच्या संपूर्ण आयुष्यात कधी तशा प्रकारची परिस्थिती कदाचित येणार नाही मला संस्थेचा टप्पा उद्योगाचे स्वरूप याचे उदाहरण घ्यायला आवडेल समजा जर एखादे उदाहरण स्वयंचलित वाहनांच्या उद्योगातील असेल विमानपत्तन उद्योगातील असेल आणि जर प्रशिक्षणार्थी जर माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रातील सेवा उद्योगामध्ये काम करणारा असेल तर अशावेळी उदाहरणाचे घटक व मुद्दे निश्चितच वेगळे असतील आणि म्हणूनच जर अशाप्रकारे उदाहरण आणि प्रशिक्षणार्थी यांच्यामधील घटक व मुद्दे जर वेगवेगळे असतील तर त्या उदाहरणांमध्ये प्रशिक्षणार्थीला त्याची काहीच भूमिका वाटत नाही तर हा उदाहरण अभ्यासाचा एक तोटा आहे पण आपण या समस्येवर देखील मात करू शकतो आपण उदाहरणातील विशिष्ट समस्येचे सामान्यीकरण करून हा प्रश्न सोडू शकतो जर ही समस्या सामान्यपणे दिली असती तर आपण ती सोडवण्याकरता कोणते घटक विचारात घेतले असते आणि मग आपण त्यावर कोणता निर्णय घेतला असता असा विचार यामध्ये करता येतो आता मला इथे तुम्हाला एक उदाहरण द्यायला आवडेल समजा आपण उत्पादन क्षेत्राशी निगडित एखादे उदाहरण अभ्यासाकरता घेतले असेल ज्यामध्ये संस्थेतील कर्मचार्यांच्या गैरहजेरीचा प्रश्न मांडला असेल तर त्या संस्थेने कर्मचाऱ्यांच्या गैरहजर राहण्याच्या वर्तनाची समस्या कशा प्रकारे हाताळली हे बघितले जाईल आणि मग हा कर्मचाऱ्यांच्या गैरहजर राहण्याच्या प्रश्न उत्पादन क्षेत्रात सोबतच सेवा क्षेत्राला देखील लागू होतोच तर अशाप्रकारे हे उदाहरण वाचणाऱ्या प्रशिक्षणार्थीला त्याचा उपयोग होतो प्रशिक्षणार्थीशी संबंधित क्षेत्रातील असलेल्या आधीपासूनच उपलब्ध उदाहरणांचे पुनरावलोकन करणे खूपच महत्त्वाचे आहे यावरून त्या प्रशिक्षणार्थीला ती उदाहरणे कितपत उपयोगी पडतील हे आपल्याला कळते त्यामुळे ज्या ज्या वेळी आपण अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो त्यावेळी जसे मी मागील अभ्यास घटकात म्हणालो तसे आपण त्या प्रशिक्षणार्थी चे शैक्षणिक पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी तांत्रिक पार्श्वभूमी आदी गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या आधारे त्यांच्याकरता उदाहरणाअभ्यास दरम्यान कोणती उदाहरणे देणे योग्य ठरेल त्याची निवड केली पाहिजे आणि म्हणूनच आपण प्रशिक्षणार्थी करता विशिष्ट आधीपासूनच उपलब्ध उदाहरणे कशी अर्थपूर्ण ठरतील याचा आधीच अभ्यास केला पाहिजे व्यवसाय व्यवस्थापनामध्ये आधीपासूनच उपलब्ध उदाहरणांमध्ये खूपच व्यापक विविधता आहे यामधील मनुष्यबळ व्यवस्थापनातील उदाहरणे खूपच सामान्य आहेत याबरोबरच प्रक्रिया व्यवस्थापन विपणन तसेच जाहिरात क्षेत्रातील उदाहरणे देखील खूपच सामान्य आहेत त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापनामध्ये आधीपासूनच वैविध्यपूर्ण समस्यांवरील उदाहरणे उपलब्ध आहेत हार्वर्ड बिझनेस स्कूल हार्वर्ड व्यवस्थापन महाविद्यालय मधील उदाहरणे खूपच लोकप्रिय आहेत याबरोबरच व्हर्जिनिया विद्यापीठातील डार्दन व्यवस्थापन महाविद्यालयात देखील अशा अनेक उदाहरणांचा एक मोठा संग्रह आहे पश्चिम ऑन्टारियो विद्यापीठातील ईव्ही व्यवस्थापन महाविद्यालय तसेच इतर अनेक ठिकाणचे स्त्रोत येथे देखील तुम्हाला वैविध्यपूर्ण उदाहरणांचा एक व्यापक संग्रह मिळेल पूर्वी इथल्या संग्रहामध्ये भारतीय उदाहरणांचा अभ्यास नव्हता पण आता मात्र या संग्रहामध्ये काही भारतीय उदाहरणांचा अभ्यास देखील आहे आणि म्हणूनच जर आपल्याला या उदाहरणांचा अभ्यास भारतीय संस्कृतीच्या संदर्भाने करायचा झाला तर आपण त्या उदाहरणांवरून आपले लक्ष केंद्रित करू शकतो आणि त्या विशिष्ट स्त्रोतांकडून ती उदाहरणे प्राप्त करू शकतो तर जेव्हा प्रशिक्षणार्थी ला हा उदाहरणा अभ्यास दिला जातो त्यानंतर त्याच्यासमोर प्रश्न उभा राहतो की या उदाहरणांचे विश्लेषण कसे करावे उदाहरण अभ्यासाचा उद्दिष्ट व विश्लेषण हे सैद्धांतिक संकल्पनांचे उपयोजन करणे हा आहे त्या विशिष्ट उदाहरणा मागील सैद्धांतिक संकल्पना काय आहेत हे आपण आधी समजून घेतले पाहिजे जर त्या उदाहरणा मागील सैद्धांतिक संकल्पना व्यवस्थापन कार्याशी जसे की नियोजन आयोजन नेतृत्व दिशा निर्देशन आणि नियंत्रण यांच्याशी संबंधित असेल तर नक्कीच त्या सैद्धांतिक संकल्पनांचे उपयोजन त्या उदाहरणांमध्ये असेल ज्यावेळी ते उदाहरण वर्तन शास्त्रातील संकल्पना जशा की नेतृत्व प्रोत्साहन व्यवस्थापन बदल ताण तणाव व्यवस्थापन संघर्ष व्यवस्थापन भावनिक बुद्धिमत्ता संघ बांधणी संस्थात्मक संस्कृती राजकारणातील संघटन शक्ती या आणि इतर विषयांशी निगडित असेल तर त्या उदाहरण अभ्यासाचे विश्लेषण हे कोणत्या सैद्धांतिक संकल्पनांच्या चौकटीमध्ये असणार आहे यावर आपण त्या विशिष्ट उदाहरणे अभ्यासा च्या दरम्यान चर्चा करूया उदाहरण अभ्यासाचे दुसरे उद्दिष्ट कोणते उदाहरण अभ्यास करीत असताना त्यामागील विविध कारणे व स्त्रोत समजून घेत असताना उदाहरणातील समस्या समजून घेत असताना आणि त्या समस्येवर उपाय सुचवत असताना प्रशिक्षणार्थी काय करतात हे उदाहरण अभ्यासाचे दुसरे उद्दिष्ट आहे प्रशिक्षणार्थी व्यवस्थापन कौशल्य विकसित करतात जसे आपल्याला माहित आहे की प्रशिक्षणार्थींनी आपले व्यवस्थापकीय कौशल्य त्याबरोबरच इतर कौशल्य जसे की कार्य ज्ञान कौशल्य मनुष्यबळ कौशल्य आधी कौशल्ये विकसित करणे गरजेचे असते ही कौशल्ये हे प्रशिक्षणार्थी या उदाहरणांचा अभ्यास करून ती समजून घेऊन व त्यांचे विश्लेषण करून आत्मसात करू शकतो याकरता त्याला मार्गदर्शन देखील तो घेऊ शकतो दिलेल्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे आणि कोणता निर्णय घेतला गेला पाहिजे हे त्याला कळेल याद्वारे तो त्याची आंतरवैयक्तिक कौशल्ये तसेच कार्य ज्ञान कौशल्य देखील विकसित करू शकतो उदाहरण अभ्यासाचे तिसरे उद्दिष्ट म्हणजे विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडविण्याकरिता पद्धतशीर प्रक्रियेचा अवलंब करणे होय आणि म्हणूनच या विशिष्ट उदाहरणांमध्ये तुम्हाला असे दिसून येईल की सर्व उदाहरणे एका विशिष्ट स्वरूपाच्या उद्योगांमधील किंवा विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रांमधील आहेत यावेळी प्रशिक्षक प्रशिक्षणार्थींना या विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्याकरता पद्धतशीर प्रक्रियेचा वापर उदाहरणाचे विश्लेषण करण्याकरिता शिकवेल पुढचा भाग म्हणजे उदाहरणाचा विविध संदर्भांच्या अनुषंगाने व दृष्टिकोनाच्या संधीच्या अनुषंगाने गटचर्चा करणे प्रशिक्षणादरम्यान आपल्याकडे साधारणपणे पंचवीस प्रशिक्षणार्थी यांचा एक गट असेल ज्यावेळी प्रत्येकाला हे उदाहरण अभ्यासाकरता दिले जाईल त्यावेळी प्रत्येक जण वेगवेगळ्या कल्पना वेगळे मुद्दे वेगळी उत्तरे सुचवतील यावेळी त्यांच्यामध्ये गटचर्चा होईल या गटात चर्चेदरम्यान एक प्रशिक्षणार्थी पुढे येईल तो ते उदाहरण सादर करेल त्यावेळी बाकीचे प्रशिक्षणार्थी टिपण काढतील आणि मग तो त्यावेळेच्या चर्चेनुसार आपली मुद्दे मांडेल अशाप्रकारे एक चांगल्या प्रकारची गटचर्चा तिथे घडू शकेल उदाहरणावरील गट चर्चेमुळे आपल्याला त्या उदाहरणातील विविध संदर्भ आणि पैलू कळतील कोणी त्या उदाहरणामधील आंतरवैयक्तिक संबंधांच्या दृष्टिकोनातून बघेल तर कोणी त्यातील संघ बांधणीच्या संदर्भाने उदाहरणा कडे बघेल कदाचित कोणी त्यातील प्रोत्साहन ना च्या अनुषंगाने त्या उदाहरणा कडे बघेल त्यामुळे ही उदाहरणे विविध व्यक्तींना वेगवेगळ्या संदर्भाने माहिती देतात प्रत्येक प्रश्नाला खूप सारे पैलू असतात त्यामुळे व्यक्तीला वेगवेगळ्या अंगाने हा प्रश्न सोडवण्याची संधीदेखील उदाहरण अभ्यासातून मिळते एकाच वेळी एका उदाहरणाचा अभ्यास अनेक व्यक्ती करीत असल्यामुळे कदाचित तिथे काही वैचारिक गोंधळ होऊ शकतो हा वैचारिक गोंधळ गट चर्चेच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो आणि हा आपल्याला टाळता येईल त्यामुळे गटचर्चा हेतू उदाहरणातील समस्येचे योग्य उत्तर प्राप्त करणे हा नसून ते प्रभावी व कार्यक्षम उत्तर मिळवण्याची प्रक्रिया शिकणे हा आहे हा खरोखरच एक महत्त्वाचा मुद्दा आहे कोणत्याच उदाहरणाला योग्य किंवा अयोग्य उत्तर नसते त्यामुळे व्यक्तीने जे काही उत्तर असेल ते प्रभावीपणे व कार्यक्षमतेने कसे ठरेल हे शिकण्याचा अनुभव घेणे गरजेचे असते या प्रश्न करता काय उत्तर आहे आणि त्याकरिता कोणता उपाय शोधला पाहिजे हे गट चर्चेदरम्यान चर्चिले जाऊ शकते आणि मग सगळ्यात शेवटी या समस्येवर कोणते कार्यक्षम व प्रभावी उत्तर आहे ते आपण मिळवू शकतो आता आपण उदाहरणे कशी विकसित करायची याची प्रक्रिया बघूया उदाहरणे कशी लिहायची यावर मात्र मी पुढील सत्रामध्ये चर्चा करेन या सत्रामध्ये आपण उदाहरणातील गोष्ट कशी ओळखायची त्यासंदर्भातील माहिती कशी मिळवायची उदाहरणातील कथेची रूपरेषा कशी ठरवायची त्यातील प्रशासकीय मुद्द्यांवर काय करायचे उदाहरणा करता कोणते विषय आहेत या सर्वाचा आपण शोध घेऊया आणि मग विशिष्ट उदाहरण अभ्यास तयार करण्याकरिता संदर्भ सामग्री गोळा करूया उदाहरणाच्या संदर्भ सामग्रीवर ही उदाहरणे विकसित केली जातात त्यानंतर आपण त्यावर वर्गामध्ये आपण चर्चा करू आणि मग शेवटी सर्वानुमते त्यावर उत्तर शोधून काढू उदाहरण अभ्यासाचे तीन टप्पे आहेत पहिला टप्पा ते उदाहरण उलगडून टाका कारण कदाचित ते उदाहरण तुमच्या संस्कृतीशी जोडलेले नसेल ते कदाचित तुमच्या देशाची देखील जोडलेले नसेल तुम्ही त्या उदाहरणांमध्ये या पैलूंचा अभ्यास करण्याकरता पहात आहात तो पैलू देखील त्या उदाहरणांमध्ये नसेल त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये ते उदाहरण पूर्णपणे उलगडणे गरजेचे आहे आणि त्यातून त्याच्याशी संलग्नीत विविध पैलू एकत्रित केले पाहिजेत आणि त्या उदाहरणाच्या कोणत्या पैलू शी आपण जोडलेले आहोत हे त्या प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी ने शोधले पाहिजे त्यानंतर आपल्याशी निगडीत नसलेले सर्व पैलू आपण शोधले आहेत आता पण या विशिष्ट उदाहरणामधील आपल्याला माहिती एकत्रित करायची आहे ही माहिती पहिल्या टप्प्यामध्ये पसरलेली आहे त्यामुळे तिथे वेगवेगळ्या भूमिका असतील ह्या भूमिका आपण ओळखल्या पाहिजेत आणि आपला रोल हा त्यात दडलेल्या माहितीचा मागोवा घेणे हा असला पाहिजे आणि याकरिता आपण गटचर्चा करतो या गट चर्चेदरम्यान गटातील व्यक्तींची भूमिका ही त्या उदाहरणाचा विविध पैलूंनी अभ्यास करून चर्चा करणे ही आहे यानंतर सर्वजण एकत्रितपणे त्या उदाहरणाची पुनर्बांधणी करतात इथे या उदाहरणाची पुनर्बांधणी ज्यावेळी व्यक्ती आपली भूमिका समजून घेतो आणि मग अशा प्रकारच्या विविध भूमिकांची एकत्रीकरण करून सुरुवात होते या भूमिकांचे एकत्रीकरण आपल्याला माहितीच्या शोधाकडे घेऊन जाईल आणि मग आपण त्या उदाहरणाची पुनर्बांधणी करू प्रशिक्षणार्थी त्या उदाहरणांमध्ये त्याच्याशी सुसंगत कोणती माहिती आहे हे शोध घेईल त्या अनुषंगाने त्यातील माहिती तो गोळा करेल आणि मग गट चर्चेदरम्यान इतरांसोबत त्या माहितीचे तो आदान प्रदान करेल हा तिसरा टप्पा आहे म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये आपण ते उदाहरण उलगडतो वा त्याचे विघटन करतो दुसऱ्या टप्प्यात आपण त्यातील माहितीचा विस्तार आणि त्या माहितीची कार्य बघतो आणि मग आपण सुसंगत माहितीच्या आधारे त्या उदाहरणाची पुनर्बांधणी करतो अशाप्रकारे गट चर्चेमध्ये उदाहरण अभ्यासावर चर्चा होईल उदाहरण विश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये चौकटी करण नामकरण सारांशिकरण संश्लेषण आणि निष्कर्षण असे पाच टप्पे आहेत ज्यावेळी आपण चौकटी करणा बद्दल बोलत असतो त्यावेळी या चौकटी करण्याचे उद्दिष्ट काय आहे इथे आपण हे उदाहरण अभ्यासाकरिता प्रशिक्षणार्थींच्या हात वाटतो त्यांना आपण ते वाचण्याकरिता सांगतो मग प्रशिक्षणार्थी पहिल्यांदा ते वाचतात मग दुसऱ्यांदा पुन्हा ते उदाहरण वाचतात यावेळी ते त्या उदाहरणामधील महत्त्वाचा प्रश्न अथवा समस्या काय आहेत ते ओळखतात आणि मग त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते पुन्हा एकदा त्या उदाहरणाचा अभ्यास करतात अशाप्रकारे हे उदाहरण एक दोनदा वाचल्यामुळे त्यातील मूलभूत महत्त्वाचा प्रश्न अथवा समस्या शोधली जाते या उपक्रमांमधून प्रशिक्षणार्थी उदाहरणातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल आणि ते उदाहरण सारांश रूपाने त्यातील माहिती मिळवण्याकरता वाचेल या उदाहरणांमध्ये विचार मंथन हे त्याच्या वाचनासोबत चालू होईल तो उदाहरणात दिलेल्या माहितीकरता त्या उदाहरणाला वारंवार वाचेल आणि मग त्यातून त्या प्रश्न करता महत्त्वाची माहिती काय आहे हे तो शो दय ज्या समस्येबद्दल चर्चा केली आहे ती समस्या त्या उदाहरणांमध्ये मांडलेली असेल आणि म्हणूनच तो त्या उदाहरणातील माहिती त्या प्रश्नावरील उत्तरे शोधण्याकरता घुसळून काढेल प्रशिक्षक त्याला त्या उदाहरणाची सुरुवात आणि शेवट अतिशय काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देईल प्रशिक्षणार्थीने उदाहरणाची सुरुवात व शेवट अतिशय काळजीपूर्वक वाचावी कारण त्यातून त्याला त्या उदाहरणातील प्रश्न अखेरीस सुटला की नाही हे कळून येईल आणि त्यासोबतच त्या उद्योग संस्थेने त्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे काय परिणाम झाले हे देखील त्याला या काळजीपूर्वक वाचनातून कळेल दुसरा भाग म्हणजे नामनिर्देशन त्या उदाहरणात कोणती वस्तुस्थिती मांडलेली आहे उदाहरणाच्या अभ्यास कागदावर एका कोपऱ्यात त्यामध्ये मांडलेल्या वस्तुस्थितीचे नामनिर्देशन करा यावर आपण दुसऱ्या एखाद्या सत्रात चर्चा करू उद्योग स्पर्धांमध्ये सहसा काय शक्तिस्थाने व कमकुवतच स्थाने आहेत हे लिहून काढा तिसरा टप्पा म्हणजे महत्त्वाच्या विश्लेषणाचे सारांश काढणे होय या साऱ्या आयुष्यामध्ये त्या उदाहरणामधील वस्तुस्थिती एकत्रित करा महत्त्वाचे नसलेले व अनावश्यक मुद्दे काढून टाका आणि मग फक्त महत्त्वाचे मुद्दे एकत्रित करून त्याचा सारांश काढा हा सारांश काढण्यामध्ये तुम्हाला माहितीचे गाळण करावे लागते गाळून घेतलेली ही माहिती चे आता संश्लेषण करावे लागते आता आपण पहिले तीन टप्पे बघितले या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये उदाहरणातील प्रश्नासंदर्भात कोण कोणती वेगवेगळी उत्तरे असू शकतील हे आपण आता शोधून काढतो इथे आपल्याला निर्णय घेण्याचे निकष ठरवावे लागतात तो जो काही निर्णय निकष असेल त्यानुसार त्याचे फायदे तोटे एकत्रित करा आणि म्हणूनच त्यावेळी त्या उदाहरणात असे कोणते सकारात्मक अथवा नकारात्मक पैलू आहेत त्याबरोबरच त्याची बलस्थाने व कमकुवत स्थाने काय आहेत याबद्दल आपण सारांश काढून त्याचे संश्लेषण करू शेवटी निष्कर्ष काढत असताना या उदाहरण अभ्यासाचा त्यातील प्रश्नावर काय उत्तर आहे याचा आपण विचार करतो इथे आपल्याला एक स्पष्ट भूमिका घ्यावी लागते की जर हा प्रश्न असेल तर यावर तुमचे काय उत्तर आहे किंवा तुमचे काय मत आहे हे तुम्हाला ठरवावे लागेल याकरिता तुमच्या उत्तराला आधारभूत ठरतील असे त्या उदाहरणातील मुद्दे व समस्या बाजूला काढा आणि म्हणूनच या विशिष्ट प्रश्नावर 'मी हा निर्णय घेतलेला आहे' असे तुम्हाला म्हणता येईल तुम्ही दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अथवा उपयोजन हादेखील महत्त्वाचा भाग चर्चा केला पाहिजे तुम्ही या निर्णयाची अंमलबजावणी कशी कराल त्यातील जोखीम काय असू शकते म्हणजेच या निर्णयाची अंमलबजावणी करीत असताना काय जोखीम आहे याची देखील चर्चा झाली पाहिजे हे करीत असताना त्यातील विशिष्ट पायऱ्या व टप्पे आणि त्याकरिता सल्ला दिला जातो उदाहरणातील महत्त्वाचा प्रश्न अथवा समस्या शोधून काढा त्याच्यामध्ये काय सांगितले आहे ते बघा या विशिष्ट उदाहरणाचा हेतू काय आहे आणि त्यामधील समस्या काय आहे या विषयी चर्चा करा या प्रकारे आपण त्यातील महत्वाचा प्रश्न शोधून काढतो आणि मग आपले प्राध्यापक काय सांगतात याच्या कडे लक्ष देतो ज्यावेळी प्राध्यापक त्या उदाहरणा बद्दल आपल्याला माहिती देतात त्यावेळी सैद्धांतिक संकल्पनांच्या संदर्भातून या उदाहरणाला तुम्ही समजून घ्या इथे तुम्हाला हे उदाहरण प्रशिक्षक किंवा प्राध्यापक उलगडून दाखवतील यामध्ये त्या शिक्षकाने काय महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे हे त्या विद्यार्थ्यांनी व प्रशिक्षणार्थींनी समजून घेतले पाहिजे यासोबतच पाठ्यक्रमाच्या सैद्धांतिक संकल्पनांच्या अनुषंगाने आपले ज्ञान व उदाहरणातील माहिती यांचे एकत्रीकरण प्रशिक्षणार्थींनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे दिलेले उदाहरण पाच मिनिटात नजरेखालून घाला ढोबळ मानाने त्या उदाहरणांमध्ये काय सांगितले आहे याचा विचार करा या सोबतच त्यातील विविध घटकांचा व पैलूंचा विचार करा आपण पहिल्यांदा ते उदाहरण वाचतो मग दुसऱ्या वाचनातून मात्र तुम्हाला त्या उदाहरणांमध्ये काय माहिती मुद्दे सांगितलेले आहेत याचा अंदाज येतो या उदाहरणातील मुद्द्यांवर मग चर्चा होते उदाहरणातील माहिती व प्रश्न गुणात्मक आहेत का संख्यात्मक आहेत याचा निष्कर्ष तुम्ही काढा साधारणपणे ते उदाहरण वित्तीय क्षेत्राशी संबंधित देखील असू शकते आणि ते तुम्हाला त्याच्या नावावरून कळू शकेल त्या उदाहरणाचे स्वरूप संख्यात्मक आहे का गुणात्मक आहे सामान्य आहे का तांत्रिक आहे दीर्घ आहे का लहू आहे अशाप्रकारे तुम्ही विचार करून त्या उदाहरणाचे वर्गीकरण करा या या उदाहरणात या माहितीचे मंथन करा आणि पंधरा मिनिटं पेक्षाही कमी वेळेमध्ये तुम्ही त्या उदाहरणातील सुरवातीचे व शेवटाचे परिच्छेद वाचा त्यामध्ये दिलेली चित्रे इतर माहिती आकृत्या नीट पहा हे कसे बरे करायचे यावर आमचा सल्ला आहे की उदाहरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांना खुणा करायला अजिबात कचरु नका महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांना खुणा करत चला त्या परिच्छेदातील महत्त्वाची माहिती एकत्रित करण्याकडे लक्ष केंद्रित करा त्या परिच्छेदतून आपल्याला काय माहिती कळते बरे यावर विचार करा इथे प्रत्येक शब्द आणि शब्द वाचायचा नाही ढोबळमानाने प्राथमिक वाक्य वाचा आणि मग त्यातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे कळतील हे महत्त्वाचे मुद्दे उदाहरणातील समस्येला कशाप्रकारे उपयोगी ठरतात आणि कोणते त्या अनुषंगाने निरुपयोगी आहेत या दृष्टीने विचार करा उदाहरणाची सुरुवात आणि शेवट काळजीपूर्वक वाचा कारण उदाहरणाच्या सुरुवातीच्या परिच्छेदामध्ये आणि शेवटच्या परिच्छेदांमध्ये खूपच महत्त्वाची माहिती असते या उदाहरणातील प्रश्नाची बांधणी व मांडणी कशा प्रकारे केलेली आहे हे त्याच्या सुरवातीच्या व शेवटच्या परिच्छेदांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लिहिलेले आहे असे कळेल ते एकतर सुरुवातीस असेल किंवा अखेरच्या परिच्छेदात देखील असेल प्रत्येक उदाहरणांमध्ये एक विशिष्ट परिस्थिती असते त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये उद्भवलेली समस्या व त्यावरील काढलेले तोडगे त्या उदाहरणांमध्ये मांडलेले असतात आणि म्हणूनच प्रत्येक उदाहरणे अभ्यासात निश्चितपणे एक कठीण परिस्थिती आहे ज्या एक प्रश्न तयार झालेला आहे आणि तो प्रश्न देखील त्या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळून सोडविला गेला आहे असे तुम्हाला दिसेल आणि म्हणूनच आपण उदाहरणातील मुख्य प्रश्न अथवा समस्या याविषयी बोलतो हे बोलत असताना आपण तो मुख्य प्रश्न किंवा समस्या उदाहरणाचे नीट वाचन करून त्यातील माहितीचे नीट गाळण करून आणि उदाहरणाचा सुरुवातीचा आणि शेवटचा परिच्छेद काळजीपूर्वक वाचून तसेच दिलेल्या सल्ल्याचा आधारे या चार टप्प्यांचा अवलंब करून शोधू शकतो त्यामुळे प्रशिक्षणार्थीला या चार मुद्द्यांच्या आधारे त्या उदाहरणाची एक ढोबळ चौकट करायला सांगितले जाते या चौकटी करण्यासाठी चार नमुने आहेत या नमुन्यामध्ये महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत आणि मग आपण सुधारणा चा अभ्यास करून या चार प्रश्नांची त्यांना उत्तरे देतो उदाहरणाचा उलट सुलट अभ्यास आणि माहितीचे गाळण त्या उदाहरणाचे पुन्हा पुन्हा वाचन करून आपल्याला मिळू शकते यातून ते उदाहरण नेमके काय आहे त्यामध्ये सारांश रूपाने काय सांगितलेले आहे हे आपल्याला कळेल याकरता आपण उदाहरणाच्या सुरुवातीपासून चालू करावे आणि शेवटी ते ते उघडून समाप्त होते उदाहरणाची सुरुवात आणि शेवट वाचत असताना आपण खूपच काळजी घेतली पाहिजे आपल्याला त्यातून मिळणारी माहिती गृहीतकांवर आधारित नसावी तर ती त्या उदाहरणांमध्ये दिलेल्या वस्तू स्थितीवर अवलंबून हवी आता मी एक उदाहरण घेतो मी सांगितलेल्या विशिष्ट सैद्धांतिक संकल्पनांवर हे उदाहरण पुढे जाईल फक्त याच सत्रात नाही तर पुढील सत्रात देखील या उदाहरण अभ्यासाचे चौकटी करण कसे करावे आणि त्यातून आपल्याला काय माहिती मिळू शकते हे आपण या अभ्यासाचा एक भाग म्हणून बघूया या उदाहरणाचे नाव आहे सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुहास्यासोबत धोरण या उदाहरणाचा अभ्यास करण्यामागील उद्दिष्ट काय आहे हे उदाहरण व्यवसाय धोरणांवरील अभ्यास घटक शिकवण्या करता वापरले जाते अमूर्त स्त्रोतांचा वापर स्पर्धात्मक फायदा करिता आपण कसा करू शकतो हे देखील ते सांगते हे उदाहरण भिन्नता आधारित स्पर्धात्मक फायद्याची संकल्पना समजून घेण्याकरता आधारभूत चौकट तयार करते इथे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि स्पर्धात्मक फायदा काय आहे हे तुम्हाला या उदाहरण अभ्यासातून कळेल भिन्नता आधारित गरजांच्या धोरणांचे उपयोजन संस्थेचे मूल्यसंवर्धन करून आपल्या सर्व उपक्रमांमध्ये सर्वश्रेष्ठ करण्याकरिता एखादी संस्था कसे करते हे या उदाहरण अभ्यासात दाखविलेले आहे आणि म्हणूनच हे उदाहरण भिन्नता आधारित धोरणांचा कसा वापर करू शकते हे दाखवते याकरिता आपल्या गरजा कशा ओळखाव्यात आणि त्या अनुषंगाने आपल्या मूल्यांचा विचार कसा करावा हे देखील सांगते जर हे काही मुद्दे असतील तर त्या करता ही विशिष्ट भिन्नता आधारित धोरणे असतील आधी मी म्हणालो होतो की तुम्हाला काय भिन्नता आहे हे शो आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक कृतीच्या मागील मूल्य व त्याची रचना करावी लागेल आणि त्याच वेळी मग तुम्ही त्या उदाहरणातील अध्ययनाच्या विशिष्ट हेतूस साध्य करू शकाल आता आपण ते उदाहरण बघूया या सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या उदाहरणामध्ये दिलेल्या समस्येवर शक्य ती सर्व उत्तरे मांडलेली आहेत सुहास्य व धोरण हे 2001 मधील त्यांचे उदाहरण आहे तुम्हाला सुरुवातीपासूनच हे उदाहरण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचे आहे हे लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितलेला दृष्टीकोन कसा वापरायचा मगाशी तुम्हाला दिलेले सल्ले आणि चार मुद्द्यांचे नमुने कसे वापरायचे आहेत हे सांगितले आहेत त्यामुळे मागील स्लाइडवरील प्रश्नांचे ते विशिष्ट नमुने बघा आणि मग ते नमुने या उदाहरणाचा अभ्यास करताना भरा अशाप्रकारे तुम्ही त्या उदाहरणाचे विश्लेषण करू शकाल हे करीत असताना तुम्ही उदाहरणात दिलेल्या मुद्द्यांपेक्षा भिन्न मुद्दे किंवा अधिकच्या संकल्पना देखील समजू शकता प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या क्षमता असतात आणि प्रत्येक उदाहरणाकडे बघण्याचा एक स्वतःचा वैयक्तिक दृष्टीकोन असतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा त्या उदाहरणाचा अभ्यास करण्याचा हेतू सारखाच असेल असे काही नाही याशिवाय त्या उदाहरणाचे विश्लेषण करण्याची प्रत्येक प्रशिक्षणार्थी ची क्षमता देखील सारखीच असेल असे काही नाही उदाहरणातील माहिती लिहिण्याकरता नमुना देखील सारखा असावा असे काही नाही प्रत्येक बदलत्या धोरणानुसार ते बदलत राहील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या सूचना मांडू शकेल पण हे करत असताना हे लक्षात ठेवा कि उत्तर मिळवणे आपल्याला शिकायचे नाही तर उत्तर मिळण्याची प्रक्रिया आपल्याला शिकायची आहे या प्रक्रियेतून जात असतानाच व्यक्ती खऱ्या अर्थाने शिकू शकतो आता शेवटी मी पुन्हा एकदा चौकटी करण्याच्या पहिल्या मुद्द्यावर येतो कशा कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या उदाहरणातील माहितीचे चौकटीकरण आपण केले पाहिजे वरील नमुन्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण मांडलेले आहेत हे प्रश्न आपण ते उदाहरण उलट सुलट पद्धतीने वाचून व त्यातील माहितीचे मंथन करून गाळून तसेच त्या उदाहरणाचा शेवट आणि सुरुवात वाचून तयार केलेले आहेत आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे भविष्यामध्ये विमान सेवांमध्ये सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा आपले स्थान बळकट कसे करू शकते हा प्रश्न फक्त सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेचा नाही तर प्रशिक्षणार्थी आपल्या स्वतःच्या उद्योगामध्ये देखील हा प्रश्न लागू करू शकतील आणि मग या विशिष्ट उदाहरण अभ्यासातून ते आपल्या उद्योगाला भविष्यात कशा प्रकारे उत्तम सर्वोत्कृष्ट स्थान प्राप्त करून देऊ शकतील याकरिता योग्य ती उत्तरे शोधू शकतील आणि विकसित करू शकतील सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेने व्हर्जिन अटलांटिक हे एका विमानसेवेचे नाव आहे मध्ये गुंतवणूक करावी का त्याने कमी खर्चिक धोरणांचा स्वीकार करावा का की मग सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेने स्टार अलायन्स मध्ये रहावे आणि का राहावे सोळा पानाचे हे उदाहरण आपण उलट सुलट वाचले पाहिजे आणि त्यातून माहितीचे मंथन करून ती गाळून घेतली पाहिजे यामध्ये जवळपास दहा विविध चित्रे माहिती दर्शिका आणि सोबतच शब्दार्थ देखील आहेत या सोळा पानांमध्ये आपण उलट सुलट वाचल्यानंतर आणि माहितीचे गाळण केल्यानंतर असे दिसून येईल की यामध्ये खुप माहिती दिलेली आहे पण सर्वच माहिती उपयोगी आहे असे काही नाही या उदाहरणामधील सुरवात उद्योग बाजार युरोप आशिया भागीदारी सिंगापूर राष्ट्र संस्था आणि मुद्दे यातून आपण पुढे जाऊ आपल्याला उदाहरणाच्या सुरुवातीवर लक्ष केंद्रित करायचे आहे त्या उदाहरणामध्ये काय मांडलेले आहे आणि नेमकी कोणती समस्या त्यात दर्शविली आहे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला 1999 मधील हे उदाहरण आहे या काळात जागतिक अर्थव्यवस्था कशा प्रकारची होती याचा आपण विचार केला पाहिजे व्हर्जिन अटलांटिक मधील गुंतवणूक हा धोरणात्मक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाढती स्पर्धा त्यामुळे काही प्रशिक्षणार्थी या उदाहरण अभ्यासातून सांगतील की हे उदाहरण वाढत्या स्पर्धेशी निगडीत आहे तर मनुष्यबळ विकास पार्श्वभूमी असलेले प्रशिक्षणार्थी म्हणतील की हा मुद्दा कर्मचाऱ्यांवरील खर्चाचा आहे विपणन क्षेत्रातील प्रशिक्षणार्थी म्हणतील की हे उदाहरण विमान भाडे कमी करण्यासंदर्भातील आहे तर इतर चौथ्या क्षेत्रातील म्हणतील की हे भागीदारी कशी करावी यासंदर्भात उदाहरण आहे आणि म्हणूनच या संदर्भात हे चार मुद्दे उदाहरणाच्या सुरुवातीला उपस्थित होतात ज्यामध्ये वाचकाला कदाचित वाढती स्पर्धा कर्मचाऱ्यांवरील खर्च ग्राहकांचा कमी भाडे असणाऱ्या विमानसेवा न कडील वाढता कल आणि विमान सेवांची भागीदारी हे ते मुद्दे असू शकतील या उदाहरणाच्या शेवटी आपण काय बरे चर्चा करतो या उदाहरणांमध्ये घेतल्या गेलेल्या निर्णयामागे कोणते मुद्दे त्याला प्रभावित करू शकतात हे आपण बघतो आणि महत्त्वाची गोष्ट अशी की जरी विमान सेवा उद्योग हे सातत्याने जागतिक होत असले तरी त्यामध्ये काही पारंपारिक खेळाडू सुद्धा आहेत त्यामुळे जरी विमानसेवा क्षेत्र सातत्याने जागतिक होत असले तरीही तिथे एक कठीण स्पर्धा देखील आहे आणि जर तिथे स्पर्धा असेल तर निश्चितच काही कमी असले तरी पक्के जागतिक खेळाडू देखील त्यात आहेत आणि मग काहीच जागतिक खेळाडू जर असतील तर मात्र तिथे सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा करिता यशस्वी होण्याची चिन्हे वाढतील भागीदारी करण्याचा निर्णय हा तितकाच महत्त्वाचा निर्णय आहे आता तुम्ही हे बघू शकता की मी मागे म्हणालो तसे उदाहरणाच्या विश्लेषणातून आपल्याला त्यामधील निर्णयप्रक्रिया कळते दिलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे निर्णय घेता हे त्यातून कळते आणि म्हणूनच एखाद्याने या प्राप्त परिस्थितीमध्ये कसा आणि कोणता निर्णय घ्यावा हे खूपच महत्त्वाचे ठरते त्यामुळे सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे प्रमुख नेते अथवा निर्णय करते व्हर्जिन अटलांटिक मधील भागीदारी करण्याकरिता उत्सुक होते आणि म्हणूनच इथे व्हर्जिन अटलांटिक सोबत भागीदारी करण्यात सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेने पुढाकार घ्यावा का नाही हा महत्त्वाचा निर्णय आहे आणि म्हणूनच या विशिष्ट चौकटीकरणामध्ये आपण उदाहरणाची योग्य प्रकारे मांडणी करतो तुम्हाला दिलेले उदाहरण काहीही असू दे आपण त्यामधील महत्त्वाचा प्रश्न शोधतो उदाहरणाचे उलट सुलट पद्धतीने वाचन व त्यातील माहितीचे मंथन करून ती माहिती गाळून आपण ते उदाहरण कोणत्या घटकांवर आधारित आहे ते घटक शोधण्याचा प्रयत्न करतो हा प्रयत्न आपण उदाहरणाची सुरुवात पुन्हा पुन्हा वाचून करतो या उदाहरणामध्ये काय दिलेले आहे त्यामधील नेमका प्रश्न काय आहे आणि उदाहरणाच्या शेवटच्या परिच्छेदांमध्ये घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम झाला हे देखील तुम्हाला दिसू शकेल तो विशिष्ट निर्णय घेण्यामागील कारणे आणि मग त्या निर्णयाचे पडसाद यावर देखील तुम्हाला माहिती मिळेल कदाचित विमानसेवेचे ग्राहक किंवा व्यावसायिक करार हे देखील त्या निर्णयामागील कारण असू शकेल अशाप्रकारे उदाहरणाचे चौकटीकरण केले जाते इथे उदाहरणाच्या विश्लेषणाचा पहिला भाग संपला